आज आपण स्तंभाच्या विभाजनांबद्दल आणि स्तंभाच्या विभाजनांची रचना कशी करावी याबद्दल चर्चा करणार आहोत तर या प्रकरणात आपण पाहिले आहे की बाजारात उपलब्ध लांबी स्तंभाच्या आवश्यक लांबीपेक्षा कमी आहे तर अशा परिस्थितीत आपण त्या एकत्र सेंट्रिकली सामील होणे आवश्यक आहे जेणेकरून भार एका विभागातून दुसऱ्या विभागात हस्तांतरित केला जाईल तर अशा ठिकाणी कॉलम स्प्लाईस वापरले जातात आणि बहुस्तरीय इमारतीच्या बाबतीत देखील जिथे स्तंभ त्याच्या उंचीच्या बाजूने प्रदान केले गेले आहेत आपण पाहिले आहे की स्तंभांचा आकार कमी आवश्यक आहे कारण स्तंभावरील इमारतीच्या फोर्स चे वजन किंवा उंचीच्या पलीकडे स्तंभावर येणारा भार हळूहळू जमिनीच्या दिशेने वाढत आहे म्हणून आपल्याला जमिनीच्या पातळीच्या दिशेने मोठ्या स्तंभाच्या भागाचा आकार सामावून घेणे आवश्यक आहे आणि परिणामी आपल्याला उंचीच्या पलीकडे विभागाचा आकार बदलण्याची गरज आहे जेणेकरून आर्थिक रचना करता येईल अशा परिस्थितीत आपल्याला दोन असमान विभागांमध्ये जोडण्यासाठी दोन मजल्यांदरम्यान जोडणी द्यावी लागेल तर मुळात जर कॉम्प्रेशन मेंबर सह केंद्रितपणे लोड केला असेल तर आपण कोणतेही स्प्लाइस देऊ नये म्हणजे सैद्धांतिकदृष्ट्या आपल्याला कोणतेही स्प्लाईस प्रदान करण्याची आवश्यकता नाही परंतु भार कधीही अक्षीय नसतो आणि खरोखर तो अक्षीय नसतो आणि वास्तविक स्तंभाला भारच्या इसेंट्रीसिटीमुळे बेन्डींगचा प्रतिकार करावा लागतो त्यामुळे आपल्याला स्प्लाईस पुरवावा लागेल तर आता जर आपण स्प्लाईस च्या रचनेसाठीचे तपशील पाहिले तर आपण पाहू शकतो की जेव्हा संपूर्ण क्षेत्रावर संपूर्ण बेअरिंगसाठी कॉम्प्रेशन मेंबर च्या टोकांचा सामना करावा लागतो तेव्हा जोडलेल्या मेंबर ला अचूक स्थितीत ठेवण्यासाठी आणि बेन्डींग साठी कोणत्याही टेन्शन चा प्रतिकार करण्यासाठी हे स्प्लाईस असावे उदाहरणार्थ समजा जर आपण येथे स्प्लाईस प्रदान केले तर असे म्हणा की आपल्याकडे येथे दोन कॉलम जॉइंट आहेत आणि आपण हे प्रदान करीत आहोत की हा एक कॉलम आहे आणि हे दोन कॉलम स्प्लाईसद्वारे जोडले गेले आहेत तर मुळात दोन मेंबर ना योग्यरित्या धरून ठेवण्यासाठी आपल्याला या मेंबर ला स्प्लाईसशी जोडणे आवश्यक आहे आणि बेन्डींगच्या अस्तित्वामुळे कोणताही तणाव उद्भवू शकतो तर त्याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि जेव्हा अशा सदस्यांना पूर्ण बेअरिंग स्प्लिसेसचा सामना करावा लागत नाही तेव्हा ते सर्व शक्ती प्रसारित करण्यासाठी डिझाइन केले पाहिजेत ज्याच्या अधीन आहेत याचा अर्थ काहीवेळा त्यास पूर्ण बेअरिंगचा सामना करावा लागू शकतो किंवा पूर्ण बेअरिंगचा सामना केला जाऊ शकत नाही संपूर्ण बेअरिंगच्या बाबतीत संपूर्ण क्षेत्र पूर्ण बेअरिंगच्या अंतर्गत पूर्ण बेअरिंग असल्यास ते फक्त वरच्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत भार हस्तांतरित करण्यासाठी जोडले गेले पाहिजे आणि ते जोडले गेले आहे ते फक्त मेंबर ना अचूकपणे जोडण्यासाठी तयार केले गेले आहे जेणेकरून ते स्थितीत राहू शकेल परंतु अपूर्ण बेअरिंगच्या बाबतीत आपल्याला भार हस्तांतरित करावा लागेल आणि भार हस्तांतरित करावा लागेल तर स्प्लाइसची रचना अशा प्रकारे करावी लागेल की एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर लोड ट्रान्सफॉर्मेशन योग्यरित्या केले जाते आणि स्प्लाइस मुळात एक लहान स्तंभ म्हणून डिझाइन केले जातात आता जर आपण संपूर्ण बेअरिंग असलेले कॉलम प्लेन काढले तर आपल्याला दिसेल की जर आपण समोरचे दृश्य पाहिले तर उदाहरणार्थ आपण I विभाग प्रदान करीत आहोत आणि ते येथे जोडले गेले आहे तर हा एक I विभाग आहे दुसरा I विभाग आहे तर येथे जर भार कॉन्सेंट्रिकली कार्य करत असेल तर संपूर्ण बेअरिंगसाठी स्प्लाईस फक्त स्तंभांना योग्य स्थितीत ठेवण्यासाठी प्रदान केले जाते तर आपण प्लेनवर दोन बाजूंना स्प्लाइस प्रदान करतो हे मुळात कॉलम प्लेन पूर्ण बेअरिंग असलेले आहेत आणि कॉलम सेक्शनच्या दृश्यावरून समोरचे दृश्य असे दिसेल तर कदाचित आपल्याला येथे विशिष्ट बोल्ट जोडणी आणि बोल्ट जोडणी द्यावी लागेल जर आपण साइड व्ह्यू मध्ये पाहिले तर आपणसाइड व्ह्यू मध्ये पाहू शकतो की स्तंभ असे दिसतील हे बाजूचे दृश्य आहे तर ते या स्थितीत जोडले गेले आहे आणि जर ते बोल्टने जोडले गेले असेल तर कदाचित आपण प्रत्येक स्प्लाइसच्या प्रत्येक टप्प्यावर दोन संख्येचे बोल्ट जोडू शकतो बरोबर हे बाजूच्या दृश्याकडे पहात असेल आणि जर तरंगांना शिअर साठी जोडायचे असेल तर ते असे दिसले पाहिजे की जर आपण तरंगांना देखील विभाजित केले तर ते असे दिसेल जेथे आह वेव्ह प्लस शिअर साठी प्रदान केले जाईल जर ते या जंक्शनवर जोडले गेले असेल तर ते पूर्ण बेअरिंग करण्यासाठी आपण येथे फ्लॅंजवर बोल्ट देऊ शकतो आणि वेव्हवर देखील आपण शियरचा प्रतिकार करण्यासाठी स्प्लाइसिंग प्रदान करतो तर शिअर राईटसाठी हे वेव्ह स्प्लाइस आहे तर या स्तंभांचा अर्थ असा आहे की हे मुळात पूर्ण बेअरिंग असलेले स्तंभ फ्लॅंज आहेत जे संपूर्ण बेअरिंगसाठी आहेत हेच आपण संपूर्ण बेअरिंगसाठी स्तंभ फ्लॅंजचा विचार करू शकतो आता आपण पाहूया की कोणत्या पायऱ्या आपण पाळल्या पाहिजेत जेणेकरून आपण स्प्लाइसची रचना योग्य प्रकारे करू शकू म्हणून जर आपण पायऱ्या पाहिल्या तर कोडल तरतुदींच्या आधारे पायऱ्या केल्या जातात आणि कोडल म्हणजे आपण केलेल्या कोडल तरतुदींचा विचार करून पुढील क्रमाने पायऱ्या प्रथम सांगा तर अक्षीय कॉम्प्लेक्स लोडसाठी जोडण्यासाठी दोन स्तंभ विभागांच्या फ्लॅंजवर प्लेट्स प्रदान केल्या जातात तर आता जर स्तंभात यंत्राचा शेवट असेल तर स्प्लाइसची रचना केवळ मी सांगितल्याप्रमाणे स्तंभांना स्थितीत ठेवण्यासाठी आणि ज्या वाकण्याच्या मोमेंट ला अधीन केले जाऊ शकते त्यामुळे तणाव वाहून नेण्यासाठी केली गेली आहे परंतु स्प्लाइस आणि जोडणी 50 टक्के अक्षीय भार आणि ताण वाहून नेण्यासाठी तयार केली गेली पाहिजे तर या ठिकाणी अक्षीय भार आणि टेन्शन वाहून नेण्यासाठी स्प्लाइसची रचना करण्यासाठी 50 टक्के भार विचारात घेतला जाईल तथापि जर टोकांची मशिन केली गेली नसेल तर स्प्लाइस आणि जोडणी एकूण अक्षीय भार कमी करण्यासाठी आणि बेंडिंग मोमेंट मुळे उपस्थित असल्यास कोणताही स्ट्रेस कमी करण्यासाठी डिझाइन करणे आवश्यक आहे तर अशी दोन प्रकरणे आहेत जी येऊ शकतात एक म्हणजे स्तंभ हे यंत्रबद्ध आहेत म्हणजे स्तंभांना यंत्राचा शेवट आहे तर दुसरे यंत्रबद्ध नाही ठीक आहे मशीन एंडच्या बाबतीत आपण प्लाईज प्लेटची रचना अशा प्रकारे करू की ती अक्षीय भारापैकी 50 टक्के वाहून नेऊ शकेल आणि जर काही टेन्शन असेल तर अक्षीय भार आणि टेन्शन पैकी 50 टक्के ताण असेल आणि जर नसेल तर जर स्तंभात यंत्र नसेल तर समाप्त होईल तर आपल्याला एकूण अक्षीय भार आणि उपस्थित असल्यास ताण विरुद्ध स्प्लाइसची रचना करावी लागेल तर हेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आता बल कसे शोधायचे तर येथे आपण स्प्लाइसच्या रचनेसाठीचा भार आणि अक्षीय भारामुळे जोडणी पाहू ज्याचा आपण मशीन एंडसाठी Pu 1 म्हणून Pu भागिले 4 म्हणून विचार करू शकतो Pu भागिले 4 का चला पाहूया की जर आपण येथे रचना पाहिली तर जर स्तंभ एका विशिष्ट बिंदूवर जोडले गेले असतील तर आपल्याला माहित आहे की याला दोन बाजूंनी दोन प्लेट्स आहेत तर विशिष्ट भारामुळे हे बोल्ट किंवा वेल्ड्सद्वारे जोडले जाणे आवश्यक आहे हा भार पूर्ण यंत्राच्या शेवटासाठी आहे हा भार एकूण फोर्स च्या 50 टक्के आहे जर एकूण फोर्स pu असेल तर pu चा 50 टक्के भाग pu भागिले 2 असेल आणि हे pu भागिले 2 हे दोन टोकांमध्ये दोन प्लंजने विभाजित केले जाईल तर ते शेवटी असेल pu चा अर्धा भाग भागिले 2 म्हणजे pu भागिले 4 तर अक्षीय भारामुळे स्प्लाइससाठी माफ करा डिझाइन लोडमुळे आपण pu 1 ला pu भागिले 4 म्हणून विचारात घेऊ शकतो आणि मशीनच्या शेवटी ते pu भागिले 2 असेल कारण ते 100 टक्के घेत आहे तर एकूण pu आणि दोन बाजूंनी ते pu भागिले 2 असेल आणि मोमेंट उपस्थित असल्यास दुसरा फोर्स येऊ शकतो तर मोमेंटच्या उपस्थितीमुळे pu 2 आपण लीव्हर आर्मद्वारे mu म्हणून विचारात घेऊ शकतो लीव्हर आर्म हे दोन स्प्लाइस प्लेट्सचे मध्य ते मध्य अंतर आहे आणि mu हा घटक बेंदिन मोमेंट आहे तर मध्य ते मध्य अंतर म्हणजे जर आपण हे विभाजन मानले तर ही एकूण खोली अधिक या प्लेटचे केंद्र आणि या प्लेटचे केंद्र आहे

तर हा लीव्हरचा आर्म असेल तरpu 2 मोमेंटमुळे स्प्लाइसच्या डिझाइनसाठीचा भार लीव्हर आर्मद्वारे mu होईल जेथे लीव्हर आर्म हे दोन स्प्लाइस प्लेट्सचे मध्य ते मध्य अंतर आहे तर मग आपण असे काय करू एकूण pu असेल आणि स्प्लाइस प्लेट pu 1 अधिक pu 2 असेल तर अशा प्रकारे आपण स्प्लाइस प्लेटवर येणाऱ्या एकूण फोर्स ची गणना करू आता दुसऱ्या टप्प्यात आपण काय करू याचा अर्थ असा आहे की आपण स्प्लाइस प्लेट्सला शून्य सिलेंडरच्या कडकपणाच्या गुणोत्तरासह एक लहान स्तंभ मानतो तर एकूण तरतुदीत असे म्हटले आहे की आपण स्प्लाइस प्लेटचा विचार करू शकतो माफ करा आपण स्प्लाइस प्लेटला शून्य लांबीचे शून्य सिलेंडर हार्डनेस गुणोत्तर म्हणून विचारात घेऊ शकतो म्हणून जर आपण शून्य सिलेंडरच्या हार्डनेसच्या गुणोत्तरावर विचार केला तर याचा अर्थ असा की प्लेट्सवर केवळ यील्ड स्ट्रेस असेल म्हणजे केवळ प्लेट्सच्या इल्ड मुळे अपयश येईल तर सैद्धांतिकदृष्ट्या कोणतेही बक्लिंग नाही त्यामुळे रचनेचा विचारही अशाच प्रकारे केला जाईल म्हणून जर प्लेट्सवर केवळ यील्ड स्ट्रेस असेल तर आपण क्रॉस सेक्शनल क्षेत्र एकूण pu म्हणून शोधू शकतो जे pu 1 बाय pu1 अधिकpu 2 बाय Fy आहे जेथे Fy हा मेंबर चा यील्ड स्ट्रेस आहे तर स्प्लाइस प्लेटचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र आपण यावरून मोजू शकतो याचा अर्थ स्प्लाइस प्लेटमधून येणाऱ्या फॅक्टर लोडच्या योग्य भागाला यील्ड स्ट्रेसद्वारे विभाजित करणे तर अशा प्रकारे आपण क्रॉस सेक्शनल क्षेत्र शोधू शकतो आता जर आपल्याला क्रॉस सेक्शनल क्षेत्र माहित असेल तर आपण स्प्लाइसची रुंदी शोधू शकतो माफ करा स्प्लाइसच्या स्प्लाइस जाडीची जाडी सापडेल कारण स्प्लाइस प्लेटची रुंदी स्थिर असेल जी Bf असेल कारण फ्लेंजची रुंदी जेव्हा आपण फ्लेंज जोडण्यासाठी स्प्लाइस प्लेटचा वापर करणार असतो तर या विभागाची फ्लेंज रुंदी आणि स्प्लाइस प्लेटची रुंदी समान राहील म्हणून स्प्लाइस प्लेटची जाडी क्रॉस सेक्शनल क्षेत्राला त्याच्या रुंदीने विभाजित करून शोधली जाऊ शकते याचा अर्थ जे क्षेत्र येत आहे ते फ्लेंजच्या रुंदीने विभाजित केले जाईल तर अशा प्रकारे आपण स्प्लाइस प्लेटची जाडी शोधू शकतो मग आपण जोडणीसाठी बोल्टचा विशिष्ट व्यास गृहीत धरू शकतो किंवा आपण वेल्ड जोडणी गृहीत धरू शकतो आणि जर आपण बोल्ट जोडणी वापरली तर आपण शिअर आणि बेअरिंगमुळे बोल्टची ताकद शोधू शकतो म्हणून जर आपल्याला बोल्टची ताकद माहित असेल तर आपण बोल्टची संख्या देखील शोधू शकतो तथापि बेअरिंग प्लेटची रचना दोन स्तंभ विभागांमध्ये करायची असल्यास प्लेटची लांबी आणि रुंदी स्तंभाच्या खालच्या मजल्याच्या आकाराच्या बरोबरीने ठेवली जाते आणि जाडीची गणना अंतिम क्षणाची बरोबरी करून केली जाते कारण मोमेंट फॅक्टर लोडचा घटक भार प्लेट विभागांच्या मोम ऑफ रेझिस्टन्स ची बरोबरी करतो तर बेअरिंग प्लेटच्या बाबतीत जर त्याची रचना दोन स्तंभ विभागांमध्ये करायची असेल तर आपल्याला या पैलूंचा विचार करावा लागेल तर या पायऱ्या आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आता पायऱ्यांचे अनुसरण करून आपण या उदाहरणातून जाऊ आणि स्प्लाइसची रचना कशी करावी हे समजून घेऊ शकू तर उदाहरण असे आहे की 576 वर ISHB 300 चा स्तंभ 8 न्यूटन प्रति मीटर म्हणजे 500 किलो न्यूटनच्या घटक भाराला आधार देणे तर pu एकूण घटक भार 500 किलो न्यूटन आणि शिअर फोर्स 120 किलो न्यूटन आणि बेंडी मोमेंट 40 किलो न्यूटन आहे तर तीन प्रकारचे फोर्सेस आहेत बरोबर घटक लोड p 500 किलो न्यूटन आहे आणि शिअर फोर्स 120 किलो न्यूटन दिली जाते आणि बेंदिन मोमेंट 40 किलो न्यूटन मीटर येत आहे आता 4 वापरून स्प्लाइस स्पेस जोडणीची रचना करा 6 ग्रेडचा बोल्ट आणि आपण FE 4 1 0 म्हणून ग्रेडचे स्टील वापरूया तर जर तुम्ही हा डेटा वापरला तर या अक्षीय भार आणि शिअर फोर्स आणि बेंदिन मोमेंट मुळे स्प्लाइस प्लेटची रचना कशी करायची ते आपण पाहू आता या ISHB 300 साठी आपल्याला काही गोष्टी माहित आहेत जसे की ISHB 300 चे क्रॉस सेक्शनल क्षेत्र 7485 होईल हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आता ISHB 300 ची फ्लिंच रुंदी 250 आहे आणि फ्लिंचची जाडी 10 आहे 6 मिलिमीटर आणि लहरीची जाडी 7 मिलिमीटर बरोबर तर या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला सापडू शकतात ज्या आपल्याला सापडलेल्या टेबलमधून SP6 वरून मिळू शकतात आणि आपल्याला हे देखील माहित आहे की बोल्ट Fuच्या FE 410 श्रेणीसाठी आपल्याला माहित आहे की FU FYची रचना करण्यासाठी देखील ही माहिती आवश्यक असेल जी 250 आहे आणि 4 6श्रेणी साठी आहे बोल्ट FUB हे 400 असेल आणि गॅमा M0 सारखे आंशिक सुरक्षा घटक जे वापरले जातील ते 1 1 असेल आणि गॅमा MB 1 25 आहे तक्ता 5 वरून आपण आय 800 2007 चे हे आंशिक सुरक्षा घटक तक्ता 5 शोधू शकतो तर हा काही डेटा आहे जो रचना तपशीलांच्या गणनेसाठी वापरला जाईल आता जर आपण 50 टक्के विचारात घेतले तर याचा अर्थ असा आहे की स्तंभ विभाग संपूर्ण बेअरिंगसाठी तयार केले गेले आहेत तर कदाचित आपण पूर्ण बेअरिंगसाठी मशीन गृहीत धरू शकतो तर आपण विचार करू शकतो की 50 टक्के भार स्प्लाइसमध्ये येईल तर जर 50 टक्के लोड स्प्लाइसमध्ये आला तर याचा अर्थ असा की तो PU 1 असेल PU माफ करा PU 50 टक्के PU आणि त्यातील अर्धा प्रत्येक स्प्लाइसवर येईल म्हणजे 50 टक्के म्हणजे 500 चा अर्धा भाग अर्धा होईल तर हे 125 किलो न्यूटन होत आहे तर प्रत्येक स्प्लाइसवरील थेट भार मी 125 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो आता पुन्हा मोमेंट उपस्थित आहे म्हणून मला मोमेंटमुळे स्प्लाइसवरील मोमेंट लोडमुळे स्प्लाइसवरील लोड शोधावा लागेल ज्याला आपण PU 2 म्हणू शकतो जे लीव्हर आर्मद्वारे MU असेल तर आपल्याला लीव्हर आर्म शोधावा लागेल तर MU दिले जाते जे 40 गुणिले 10 गुणिले 3 चा घातांक MU ला 40 किलो न्यूटन मीटर दिले गेले तर 40 किलो न्यूटन गुणिले 10 ते पॉवर 3 ते लिव्हर आर्म लिव्हर आर्मद्वारे किलो न्यूटन मिलिमीटर बनवण्यासाठी 300 ही I विभागाची खोली आहे अधिक 6 MUही प्लेटची जाडी आहे जर आपण प्लेटची जाडी स्प्लाइस प्लेटची जाडी 6 आहे असे गृहीत धरले तर आपण 6 चा विचार करू शकतो आता आपण आकृतीमध्ये पाहूया की आपण लीव्हर आर्मचा विचार कसा केला आहे तर हे असे स्तंभ आहेत ज्यांचे विभाजन करणे आवश्यक आहे तर असे म्हणतात की ही एक प्लेट आहे आता या स्तंभाची खोली 300 आहे आणि असे मानले जाते की 6 मिमी जाड स्प्लाइस प्लेट आहे तर लीव्हर आर्म हे प्लेटच्या मध्य ते मध्य अंतर असेल तर हे 300 अधिक 6 भागिले 2 अधिक 6 भागिले 2 असेल तर मी अशा प्रकारे PU 2 शोधू शकतो तर ते 130 72 किलो न्यूटन होट आहे तर एकूण PU जे आपण स्प्लाइस Ps साठी PU 1 म्हणून एकूण रचना भार म्हणून म्हणू शकतो ते 125 आणि PU 2 130 72 आहे तर हे मूल्य 255 72 किलो न्यूटन येत आहे तर अनुभागीय क्षेत्र मी शोधू शकतो जे अनुभागीय क्षेत्र आवश्यक आहे माफ करा तर ते Ps भागिले Fy असेल तर ते 255 72 गुणिले 10 घन भागिले Fy म्हणजे 250 तर हे 1022 9 मिलीमीटर चौरस होत आहे तर स्प्लाइस प्लेटचे क्रॉस सेक्शनल क्षेत्र 101022 9 आहे बरोबर आता जर आपण फ्लॅंजच्या रुंदीवर स्प्लाइस प्लेटची रुंदी विचारात घेतली तर आपण फ्लॅंजची रुंदी 250 म्हणून विचारात घेऊ शकतो तर स्प्लाइस प्लेटची जाडी मी 1022 9 म्हणून शोधू शकतो हे 250 ने एकूण क्रॉस सेक्शनल क्षेत्र आहे जे स्प्लाइसची रुंदी आहे तर हे 4 09 होत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते 6 मिमी पेक्षा कमी नसावे म्हणजे ते 6 मिमी पेक्षा कमी नसावे तर मी स्प्लाइस प्लेटची जाडी 6 मिमी इतकी देऊ शकतो तर t 6 मिमी बरोबर आहे बरोबर तर जर t 6 मिमीच्या बरोबरीचा असेल तर मी स्प्लाइस प्लेटचे परिमाण 250 बाय 6 असे बनवू शकतो तर 250 बाय 6 मिमी स्प्लाइस प्लेट प्रदान करते आता एकदा आपल्याला हे मिळाले की आपण स्प्लाइस प्लेटसाठी आवश्यक असलेल्या बोल्ट्सची संख्या शोधू शकतो कारण आपल्याला स्प्लाइस प्लेटला विशिष्ट संख्येच्या बोल्ट्ससह कॉलमसह जोडावे लागेल म्हणून जर आपण विशिष्ट संख्येने बोल्ट प्रदान केले तर बोल्टची ताकद किती आहे हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे तर जसे आपण 20 मिमी व्यासाचा बोल्ट वापरत आहोत तर मी बोल्ट VDSB ची शिअर स्ट्रेंथ शोधू शकतो असे म्हटले जाईल की anbगुणिले fub भागिले 3 भागिले गॅमा mmb तर ते 2 5 245 गुणिले 400 भागिले मूळ 3 भागिले 1 25 असे होईल तर हे येत आहे 45 26 किलो न्यूटन बरोबर तर बोल्टच्या 20 मिमी व्यासाची रचना शियर स्ट्रेंथ 45 26 किलो न्यूटन म्हणून मोजले जाते त्याचप्रमाणे मी बेअरिंगमुळे होणारी ताकद शोधू शकतो तर बेअरिंगमधील बोल्टच्या ताकदीतील बोल्ट 2 5 k B K B dt गुणिले f u बाय गॅमा m b असेल तर आता मला kb मूल्य शोधण्यासाठी kb मूल्य माहित असणे आवश्यक आहे मला E आणि P म्हणजे काय आहे हे जाणून घ्यावे लागेल एज अंतर आणि पिच चे अंतर एज वरील अंतर मी 1 5 गुणिले d 0 म्हणून देऊ शकतो तर ते 1 5 गुणिले 22 असेल जे येत आहेत 33 तर मी 35 म्हणू शकतो आणि त्याचप्रमाणे पिच चे अंतर 2 5 गुणिले d आहे तर 2 5 गुणिले 20 म्हणजे 50 तर चला 60 वापरूया जर आपण एज 35 मिमी म्हणून आणि पिच 60 मिमी म्हणून वापरली तर मी Kb चे मूल्य E भागिले 3d0 असे शोधू शकतो मी सर्व मूल्य E भागिले 3d0 ठेवू शकतो जे 0 53 होईल नंतर P बाय 3 d 0 वजा 0 25 तर हे 0 66 f u b भागिले f u होईल ते 400 भागिले 410 0 98 आणि 1 होईल तर हे मूल्य जितके कमी असेल तितके kb मूल्य असेल तर या 4 पैकी कमी म्हणजे 0 53 असेल तर जर मी V d P b धारण करताना बोल्टची ताकद शोधण्यासाठी मूल्य ठेवले तर तर हे 2 होईल 5 गुणिले k b हे 0 53 गुणिले d म्हणजे 20ची जाडी 6 आहे आणि fu म्हणजे 410 गुणिले 1 तर हे 52 15 होत आहे म्हणजे बेअरिंगमुळे होणारी ताकद येत आहे 52 15 आणि आपण शिअरमुळे आधीची ताकद 45 26 म्हणून मोजली आहे तर बोल्टची स्ट्रेंथ या 2 ची किमान असेल म्हणजे मी या 2 ची किमान किंमत 45 26 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो तर मी शोधू शकणाऱ्या बोल्टची संख्या ही स्प्लाइस Ps बाय Vb वर येणारा एकूण भार असेल जो 255 72 असेल बाय 45 तर हे येत आहे 5 65 जे 6 मिमी बरोबर आहे तर आपण प्रत्येक स्प्लाइससाठी 6 संख्येचे बोल्ट देऊ शकतो तर जर आपण 6 बोल्ट दिले तर आपण स्प्लाइस प्लेटची लांबी शोधू शकतो तर लांबी अशी असेल की जर आपण 6 संख्येचे बोल्टप्रदान केले तर याचा अर्थ असा की आपण 2 गुणिले 60 अधिक 2 गुणिले 35 चा विचार केला आहे तर कारण बोल्टची एकूण संख्या 6 आहे बरोबर तर जर आपण येथे 3 बोल्टचा विचार केला तर हे P आणि नंतरH तर H आहे तर 2 P अधिक 2 E ठीक गुणिले 2 कारण आपण अशा प्रकारे स्प्लाइस प्लेट प्रदान करीत आहोत समजा जर ती येथे स्प्लाइस केली गेली असेल तर जर हा कॉलम असेल तर ही स्प्लाइस केली गेली असेल तर एकूण लांबी या लांबीच्या दुप्पट असेल तर हे 380 मिलीमीटर म्हणून येत आहे तर 60 मिमीच्या पिचसह आणि 35 मिमीच्या एचसह स्प्लाइस प्लेटची लांबी आपल्याला 380 मिलीमीटर मिळत आहे तर आपण शेवटी एक स्प्लाइस बेस प्रदान करू शकतो 380 बाय 250 रुंदी आपण आधी विचारात घेतली आहे आणि 6 मिमी आपण जाडीची गणना केली आहे तर हे असे असेल बरोबर आता आपल्याला हे प्रदान करावे लागेल अक्षीय भार आणि वाकण्यामुळे ही स्प्लाइस प्लेट आहे आणि आपल्याला शिअर साठी स्प्लाइस प्लेट देखील शोधावी लागेल कारण ती शिअर खाली आहे आणि शिअर योग्य करण्यासाठी स्प्लाइस प्लेट देखील आहे तर शिअरसाठीच्या या स्प्लाइस प्लेट्सची चर्चा पुढील वर्गात केली जाईल कारण वेळ संपली आहे आपण आणखी पुढे जाऊ शकत नाही तर पुढील वर्गात मी पुढे चालू ठेवेन म्हणजे मी शिअर मध्ये स्प्लाइस प्लेट्सच्या रचनेबद्दल चर्चा करेन आभारी आहे